नमस्कार या आठवड्यात आपण सर्किटच्या लिनिएरिटी बद्दल चर्चा केली त्यानंतर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन बद्दल चर्चा केली आणि सर्वात शेवटच्या क्लासमध्ये आपण ड्युएलिटी बद्दल बोललो सर्किटच्या ह्या तीन महत्वाच्या प्रॉपर्टीजच्या रेफरन्सनुसार आता आपण नेटवर्क थिअरमने सुरुवात करूया ज्याला थेवेनिन्स थिअरम म्हणतात थेवेनिन्स थिअरम सर्किटच्या दृष्टीकोनातून खुप महत्वाचा आहे जेव्हा घरात आपण आपले अप्लायन्स प्लग इन करतो तेव्हा काय होते प्लगच्या एक्स्टर्नल भागातील सर्किट सोडले तर आपण त्या अप्लायन्समधील व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर्सचे एनालिसिस कराल त्यामुळे विविध अप्लायन्सेसचे एनालिसिस करताना आपण या व्होल्टेज आणि करंट अशा सर्किट पॅरामीटर्सचे एनालिसिस कराल प्रत्येक अप्लायन्सची त्याची स्वतःची एक करंट लेव्हल असते खरंतर प्रत्येक अप्लायन्समध्ये व्होल्टेज लेव्हल बहुतेक सारखीच असते अशा परिस्थितीमध्ये जर आपण अप्लायन्सचा अभ्यास करत असाल तर सर्किटचे एनालिसिस कसे कराल जर आपल्याला कन्व्हेंशनल पद्धतीने सर्किटचे एनालिसिस करायचे असले तर काय कराल आपल्याला संपूर्ण पॉवर सिस्टम नेटवर्क घ्यावे लागेल ती आकाराने खूपच मोठी असतात त्यामध्ये खूप मेश नेटवर्क्स किंवा खूप नोड्स असू शकतात आणि आपण जर मेश एनालिसिस किंवा नोडल एनालिसिस करायला गेलो तर त्याला खूप वेळ लागेल आणि ते वेळेच्या ठराविक मर्यादेत अशक्य असेल ती समस्या सोडवण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आपल्याला त्या ठराविक प्लग पॉईंटच्या बाहेर असलेल्या पॉवर सिस्टम नेटवर्कच्या बेरजेसमान दर्शवावे लागेल त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या ठराविक लोड किंवा ठराविक व्हेरिएबल एलिमेंट चे एनालिसिस करू शकता ही समस्या सोडवण्यासाठी आपण थेवेनिन्स थिअरम वापरतो ह्या तंत्रामध्ये सर्किटचा एक ठराविक भाग सर्किटने बदलला जातो आकृतीत दाखवलेल्या डाव्या बाजूच्या लिनियर सर्किटला थेवेनिन्स थिअरम नुसार उजव्या बाजूचे सर्किट रिप्लेस करेल त्यामुळे जर आपण आपल्या घरातील प्लगपॉइंट ची कल्पना कराल तर त्याच्या बाहेर आपण लिनियर सर्किट पाहू शकाल त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे जर सर्किट लिनियर असेल तर थेवेनिन्स थिअरम उत्तम काम करतो आपल्या घरातील प्लगपॉइंटच्या बाहेरील सर्किटची कल्पना केली आणि ते जर लिनियर सर्किट असेल तर आपल्याला तो ठराविक सेगमेंट एक व्होल्टेज सोर्स आणि एक रेझिस्टन्स अशा इक्विव्हॅलेंट सर्किटने रिप्लेस करावा लागेल तर अशाप्रकारे आपल्याला ज्या व्होल्टेज किंवा करंट अशा सर्किट एलिमेंट्सना एनालाइझ करायचं असेल त्यांना इक्विव्हॅलेंट सर्किटच्या ठराविक लोड टर्मिनल लोडला कनेक्ट करावे लागेल हे नोड a b च्या डाव्या बाजूला असलेले सर्किट थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट सर्किट आहे ही संकल्पना फ्रेंच टेलिग्राफ इंजिनियर एम लिऑन थेवेनिन यांनी 1883 मध्ये विकसित केली थेवेनिन्स थिअरम नुसार दोन टर्मिनल चे लिनियर सर्किट एक व्होल्टेज सोर्स VTh रेझिस्टर RThबरोबर सिरीजमध्ये असलेल्या इक्विव्हॅलेंट सर्किटने रिप्लेस होते ज्यामध्ये जेव्हा इंडिपेंडेंट सोर्सेस बंद असतात तेव्हाVTh हे टर्मिनल्सचे ओपन सर्किट व्होल्टेज असते आणि RTh हा टर्मिनल्सचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स असतो आपल्याला RThची व्हॅल्यू काढताना इंडिपेंडंट सोर्सेस बंद करून इक्विव्हॅलेंट सर्किट तयार करावे लागेल इंडिपेंडंट सोर्सेस बंद करणे म्हणजे आपल्याला त्यांना शॉर्टसर्किट करावे लागेल आणि जर आपल्याकडे इंडिपेंडेंट करंट सोर्स असेल तर त्याला ओपन सर्किट करावे लागेल थेवेनिन्स थिअरम मधील अडचण म्हणजे आपल्यालाVThआणि RThयांची व्हॅल्यू कशी काढायची ते ओळखणे आहे त्यामुळे जर समतुल्य सर्किटबद्दल जे आपण बोललो ते आपल्याला आठवले तर VThआणि RThयांची व्हॅल्यू काढणे सोपे जाईल खाली दाखवलेले दोन सर्किट्स इक्विव्हॅलेंट आहेत असे गृहीत धरूया याचा अर्थ जिथे a b ह्या दोन लिनियर टर्मिनल्समध्ये लोड कनेक्ट केलेला आहे अशा सर्किटच्या आत किंवा बाहेर काय आहे ते आपल्याला माहित नाही त्यामुळे हे एक माहित नसलेले लिनियर नेटवर्क आहे a b टर्मिनलमधील व्होल्टेज V आहे आणि बाह्य सर्किटकडून लोडमध्ये वाहणारा करंट I आहे त्यामुळे जर आपण बाह्य सर्किट थेवेनिन्स इक्विव्हॅलेंटने रिप्लेस केले म्हणजे त्यातVThआणि RTh सिरीजमध्ये असतील आणि त्याचबरोबर जर येथील लोड बाहेर काढला तरी ह्या टर्मिनलला V I वैशिष्ठ्या सारख्या असतील तेव्हा हे ठराविक सर्किट त्या बाह्य सर्किटचे इक्विव्हॅलेंट सर्किट म्हणून घेतले जाते जेव्हा दोन्ही सर्किट्सची व्होल्टेज आणि करंट रिलेशनशिप सारखेच असते तेव्हा ते दोन सर्किट्स इक्विव्हॅलेंट आहेत हे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल जेव्हा a b टर्मिनल ओपन सर्किट करण्यासाठी लोड काढतो तेव्हा त्या लोडमधून कोणताही करंट प्रवाहित होत नाही अशावेळी सर्किटच्या a b टर्मिनल्सच्या ठिकाणी डाव्या बाजूला असलेले व्होल्टेज VThअसते याचा अर्थ असा की जर आपण येथील लोड काढला तर टर्मिनल a b च्या ठिकाणी आपल्याला जे व्होल्टेज मिळेल ते V असते तर अशाप्रकारच्या ठराविक इक्विव्हॅलेन्सी वापरून आपण VThव्होल्टेज ओळखू शकता कारण VTh हे टर्मिनल्स वरील ओपन सर्किट व्होल्टेज आहे जर आपण लोड काढून घेतला तर आपल्याला या ठिकाणी समजा VTh व्होल्टेज मिळेल त्याचप्रमाणे इथे थेवेनिन्स इक्विव्हॅलेंटसाठी जर आपण लोड काढला तर आपल्याला पुन्हा voc ही व्हॅल्यू मिळेल आणि ह्या दोन्ही voc सारख्याच आहेत कारण हे voc दुसरे काही नाही तर VThआहे कारण जेव्हा या ठराविक सेगमेंटला ओपन सर्किट करतो तेव्हा त्यातील करंट शून्य असेल जर लोड काढला तर त्यात करंट नसेल अशा वेळी हे ठराविक व्होल्टेजVThअसेल त्यामुळे दोन टर्मिनल लिनिअर सर्किटसाठी a b टर्मिनल्स या ठिकाणी ओपन सर्किट व्होल्टेज VThअसेल असे आपण म्हणू शकतो अशावेळी a b टर्मिनल ओपन सर्किट असल्यामुळे लोड काढलेला असताना आपल्याला सर्व इंडिपेंडेंट सोर्सेस बंद करावे लागतील इंडिपेंडेंट सोर्सेस बंद केल्यामुळे टर्मिनलच्या आत जर व्होल्टेज सोर्स असतील तर ते आपल्याला शॉर्टसर्किटने रिप्लेस करावे लागतील आणि जर करंट सोर्सेस असतील तर ते आपल्याला ओपन सर्किटने रिप्लेस करावे लागतील अशावेळी कोणतेही सोर्सेस उपलब्ध नसल्यामुळे हे लिनियर 2 टर्मिनल सर्किट एक डेड सर्किट असेल आता या दोन्हीमध्ये a b टर्मिनल्सच्या दरम्यान आपण जर रेझिस्टन्स मोजाल तर तो सारखाच असेल ज्या लिनियर 2 टर्मिनल सर्किटमध्ये आपण सर्व सोर्सेस बंद ठेवाल तिथे आपण RTh मोजला पाहिजे त्याचप्रमाणे जर इथे आपण RTh मोजाल तर त्याची ही व्हॅल्यू असेल कारण या केसमध्ये इथे शॉर्टसर्किट आहे अशा प्रकारे या दोन्ही प्रकरणात सर्व इंडिपेंडंट सोर्सेस शुन्य करून लिनियर सर्किटला जो इनपुट रेझिस्टन्स पहाल तो RThअसेल तर ह्या दोन अटींनुसार आपण थेवेनिन्स थिअरमसाठी आवश्यक असलेले VThआणि RThपॅरामीटर्सची व्हॅल्यू काढू शकतो आता RThची व्हॅल्यू काढण्याचे कोणते दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकारत जर नेटवर्कमध्ये कोणतेही डिपेंडेंट सोर्सेस नसतील तर आपण सर्व इंडिपेंडेंट सोर्सेस बंद करू शकतो म्हणजेच आपण व्होल्टेज सोर्सला शॉर्टसर्किट आणि करंट सोर्सला ओपन सर्किट करू शकतो आणि त्यानंतर नेटवर्कच्या a b टर्मिनलकडे पाहिले तर जो इनपुट रेझिस्टन्स मिळतो तो RThअसतो अशाप्रकारे सर्व इंडिपेंडेंट सोर्सेस शुन्य करून आपल्याला जो इनपुट रेझिस्टन्स टर्मिनल a b ला मिळतो तो थेवेनिन्स रेझिस्टन्स Thevenin's resistance असतो आता दुसऱ्या प्रकारात जेव्हा नेटवर्कमध्ये डिपेंडंट सोर्सेस देखील असतात इतर सर्किटमुळे कंट्रोल होणारे डिपेंडंट सोर्सेस आपण बंद करू शकत नाही तर ह्या प्रकारणात काय होईल डिपेंडंट सोर्सेस तसेच ठेवून आपण फक्त इंडिपेंडेंट सोर्सेस बंद करू शकता आणि त्यानंतर आपण ते सर्किट एनालाइझ करू शकता आपण टर्मिनल a b ला एका वेळेला एक व्होल्टेजv0वापरून करंट i0काढू शकता तर ह्या प्रकारणात काय होईल ह्या सर्किटमध्ये सर्व इंडिपेंडेंट सोर्सेस शुन्य आहेत आणि डिपेंडंट सोर्सेस उपलब्ध आहेत या प्रकारणात आपल्याला टर्मिनल a b ला एक व्होल्टेज v0अप्लाय करावे लागेल आणि करंट i0ची व्हॅल्यू काढावी लागेल त्या केसमध्ये काय होईल आपण टर्मिनल a b ला वापरतो व्होल्टेज भागिले टर्मिनलच्या आत प्रवाहित होणारा करंट म्हणजे v नॉट भागिले आय नॉट ही थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स RThची व्हॅल्यू असेल दुसऱ्या पद्धतीने RTh करंट सोर्स घेऊन काढता येऊ शकतो म्हणून ह्या दोन टर्मिनल्सला व्होल्टेज वापरण्याऐवजी आपण एक करंट सोर्स वापराल आता आपण काय कराल जेव्हा आपण करंट सोर्स वापराल तेव्हा करंट ऐवजी टर्मिनल a b मधील व्होल्टेज आपल्याला मोजावे लागेल पुन्हा या प्रकारणात RThची व्हॅल्यू टर्मिनल a b मधील व्होल्टेज भागिले करंट सोर्सने पुरवलेला करंट अशी असेल RThअसेल v0i0 आता या दोन्ही प्रकारात आपण कोणतीही एक पद्धत वापरू शकता दोन्ही प्रकारात आपल्याला RThची सारखीच व्हॅल्यू मिळेल म्हणजे आपल्याला खरंतर सारखेच रिझल्ट result मिळतील बऱ्याच वेळेला आपण कॅल्क्युलेट करताना आपल्याला RThनिगेटिव्ह मिळतो याचा अर्थ तिथे सर्किट पॉवर देत आहे असा होतो RThनिगेटिव्ह आला म्हणून आपले सोल्युशन बरोबर आहे की चूक अशी काळजी करण्याचं कारण नाही जेव्हा सर्किटमध्ये डिपेंडंट सोर्सेस असतात तेव्हा काही वेळेला RTh निगेटिव्ह येतो सर्किट एनालिसिसमध्ये सर्किट सोपे करण्यासाठी हा थिअरम अतिशय महत्त्वाचा आहे कोणत्याही मोठ्या नेटवर्कमध्ये आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त नेटवर्कचा भाग थेवेनिन्स इक्विव्हॅलंट म्हणून घेऊ शकता ते ठराविक इक्विव्हॅलंट सर्किट म्हणून तो भाग VThआणि RThने रिप्लेस करून त्याचा उपयोग करून आपल्याला आवश्यक असलेल्या सर्किटचे एनालिसिस आपण करू शकता म्हणूनच सर्किट डिझाईनमध्ये थेवेनिन्स इक्विव्हॅलंट रिप्लेसमेंट टेक्निक Thevenin's equivalent replacement technique हे अत्यंत शक्तिशाली टूल आहे आता आपण चर्चा केल्याप्रमाणे व्हेरिएबल लोडसोबत असलेल्या लिनियर सर्किटचा लोड वगळून थेवेनिन्स इक्विव्हॅलंटने रिप्लेस करता येते कारण आपण vi कॅरेक्टरीस्टिक्स इक्विव्हॅलंट ठेवूनच एक्स्टर्नल सर्किटचे थेवेनिन्स इक्विव्हॅलंट तयार करत आहोत तर आता आपण वेगवेगळे लोड व्होल्टेज आणि लोड करंटच्या व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट कराल आपण एक साधे सर्किट घेऊया आणि लोड रेझिस्टन्स RLमधून वाहणारा करंट काढूया या ठिकाणी आपण काय कराल लोडRLची डावी बाजू VThआणि RThम्हणजे थेवेनिन्स इक्विव्हॅलंटने रिप्लेस कराल RLअसेल आणि त्यात आणखी एक थेवेनिन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स RThअसेल आणि ते दोघे एका व्होल्टेज सोर्स म्हणजे थेवेनिन्स व्होल्टेज सोर्सला जोडलेले असतील हे मूळच्या सर्किटचे इक्विव्हॅलंट सर्किट असेल जिथे लिनियर सर्किट आपल्याला माहीत नाही आपण त्याला केवळ थेवेनिन्स इक्विव्हॅलंटने रिप्लेस करत आहोत आता आपण करंटILकसा कॅल्क्युलेट करणार ILअसेल ILVThRThRL हा केवळ किरचॉफ व्होल्टेज लॉ Kirchoff's voltage law आहे किरचॉफ व्होल्टेज लॉ वापरून करंट IL मिळवू शकता आता VLILRLVThRLRThRL लोड व्होल्टेज असेल जेव्हा आपल्याला RThआणि VThयांची व्हॅल्यू मिळेल तेव्हा आपण लोड जवळचे व्हेरिएबल्स सहजगत्या काढू शकतो ते व्होल्टेज आणि करंट आहेत आता जर आपल्याला करंट आणि लोड व्होल्टेजेस काढायचे असतील अशा अनेक केसेस किंवा अनेक लोड्स असतील तर आपल्याला काहीही बदल करण्याची आवश्यकता नाही म्हणजे RThआणिVTh आपल्याला केवळ टर्मिनल a b चे लोड बदलावे लागतील लोड रेझिस्टन्सनुसार लोड करंटसुद्धा बदलत राहील आपल्याला सर्किटची रचना बदलण्याची आवश्यकता नाही किंवा संपूर्ण माहिती पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही प्रत्येक वेळेला आपल्याला लोड बदलून अपडेटेड व्हॅल्यू लिहावी लागेल अशाप्रकारे जेव्हा दोन टर्मिनल्समध्ये हे जोडलेले असतात तेव्हा या मल्टिपल केसेस खूप सोप्या असतात आता हा ठराविक पैलू एका उदाहरणासह समजून घेण्याचा प्रयत्न करूया या आकृतीमध्ये एक सर्किट पहा आपल्याला टर्मिनल a b च्या डाव्या बाजूचे थेवेनिन्स इक्विव्हॅलंट काढायचे आहे तर हे आहेत टर्मिनल्स a b आणि जेव्हा RL 6 ओहम किंवा 36 ओहम असेल तेव्हा आपल्याला लोडमधून वाहणारा करंट काढायचा आहे हा व्हेरिएबल लोड सतत बदलेल विविध लोडींग कंडिशन्स नुसार आपल्याला करंटची व्हॅल्यू काढण्याची आवश्यकता आहे याठिकाणी आपल्याकडे दोन कंडिशन्स आहेत जेव्हाRL 6 ओहम किंवा 36 ओहम असेल आपण 32 व्होल्ट सोर्स बंद करून थेवेनिन्स रेझिस्टन्स काढूया आता आपण व्होल्टेज सोर्स जेव्हा रिप्लेस कराल तो शॉर्टसर्किट होईल आणि दुसरा सोर्स जो 2A करंट सोर्स आहे त्याला आपण ओपन सर्किट करू तर या केसमध्ये अपडेटेड सर्किट कसे असेल आपल्याकडे 4 ओहम रेझिस्टन्स 12 ओहम रेझिस्टन्स बरोबर पॅरलल असेल आणि त्यानंतर शेवटी हे पॅरलल कॉम्बिनेशन 1 ओहम रेझिस्टन्स बरोबर सीरिजमध्ये असेल अशाप्रकारे दोन पॅरलल रेझिस्टन्स ची व्हॅल्यू सिरीजमध्ये 3 ओहम अधिक 1 ओहम रेझिस्टन्स असेल अशा प्रकारे आपल्याला a b टर्मिनलमध्ये RTh 4 ओहम मिळेल त्यामुळे RTh ची व्हॅल्यू 4 ओहम असेल आता पुढची पायरी थेवेनिन्स व्होल्टेज काढणे ही आहे थेवेनिन्स व्होल्टेज काढण्यासाठी आपल्याला सर्किट गृहीत धरावे लागेल आणि आत्तापर्यंत आधीच्या क्लासेसमध्ये चर्चा केल्याप्रमाणे आपल्याला मेश एनालिसिस वापरावे लागेल कारण इथे आपल्याला दोन मेश तयार कराव्या लागतील त्या दोन मेशमध्ये करंट i1आणि i2 करावा लागेल आणि टर्मिनल a b ठिकाणचे व्होल्टेज VThकाढावे लागेल या ठराविक सर्किटमध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट पाहणे गरजेचे आहे ती म्हणजे टर्मिनल a b ओपन सर्किट असल्यामुळे 1 ओहम रेझिस्टन्स मधून करंट प्रवाहित होणार नाही म्हणून i शुन्य असेल त्यामुळे सरळपणे याठिकाणी VThवापरू शकतो याचा अर्थ याठिकाणी देखील हे सर्व पॅरेलल असल्यामुळे सारखे वापरले जाईल त्यामुळे या ठराविक नोडला येणारे व्होल्टेज VTh असेल आता या दोन लूपमध्ये मेश एनालिसिसचा वापर करूया 324i112i1 i20 i2 2A आता आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाली आहेत आपल्याला सरळपणे i2 मिळाला यापुढे आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये i2ची व्हॅल्यू घालून i1 0 5 एंपियर मिळेल आता i1आणि i2ची व्हॅल्यू वापरून VTh मिळेल VTh12i1 i2120 5230V आता मेश एनालिसिस ऐवजी आपण नोडल एनालिसिस देखील वापरू शकता त्यामुळे ज्याठिकाणी ह्या नोडVThआपल्याला दिसत आहे तिथे नोडल एनालिसिस वापरावे लागेल नोडल एनालिसिस म्हटले की या ठिकाणी आपल्याला किरचॉफ करंट लॉ वापरावा लागेल तर काय होईल इथे आपण नोड मधून जाणारे विविध करंट पहा आणि त्यांना शुन्य बरोबर इक्वेट करा कारण त्या ठराविक नोडला येणाऱ्या करंटची बेरीज शून्य असेल डाव्या बाजूने आत येणारा करंट काय असेल तो असेल 32 VTh4 तर आपल्याला इक्वेशनची पहिली टर्म मिळाली ह्या दिशेने वाहणारा दुसरा म्हणजे 2A करंट त्यामुळे आपण ही 2A व्हॅल्यू तिथे घालू ह्या दिशेने वाहणारा हा करंट तिसरा त्यामुळे ह्या दिशेने जाणारा करंट म्हणजे या दोन करंटची बेरीज हेVThअसेल 12 आणि प्रश्नातील रेफरन्स नोड आणि हा नोड दरम्यानचा रेझिस्टन्स 12 ओहम आहे आपण नोडल एनालिसिसचा उपयोग केल्याने आपल्याला हे इक्वेशन मिळेल आता जर आपण टर्मची पुनर्मांडणी केली आणि त्या सोप्या केल्या पुन्हा आपल्याला थेवेनिन्स व्होल्टेज 30 V मिळेल तर अशाप्रकारे एकतर मेश एनालिसिस किंवा नोडल एनालिसिस वापरून आपल्याला सारखेच थेवेनिन्स व्होल्टेज मिळेल आता आपण चर्चा केलेल्या ठराविक आकृतीसाठी मिळालेल्या आपल्या इक्विव्हॅलंट सर्किट मधील VTh 30V आणि RTh 4 ओहम आहेत आणि टर्मिनल a b या ठिकाणी करंटची व्हॅल्यू काढताना आपल्याला व्हेरिएबल रेझिस्टन्स लावावा लागेल म्हणजे 6 ओहम आणि 36 ओहम रेझिस्टरसाठी चे करंट तर आपण काय कराल जेव्हा RL ची व्हॅल्यू 6 ओहम असेल तेव्हा आपल्याला IL मिळेल म्हणजे जेव्हा आपण किरचॉफ व्होल्टेज लॉ वापराल तेव्हा आपल्याला IL मिळेल 3A त्याचप्रमाणे जरRLची व्हॅल्यू 16 ओहम असेल तेव्हा आपल्याला IL 1 5 A मिळेल जेव्हा आपणRL ला 36 ओहमने रिप्लेस कराल तेव्हा आपल्याला IL 3040 म्हणजे 0 75 A मिळेल अशाप्रकारे ह्या सेगमेंटच्या डाव्या बाजूला टर्मिनल a b च्या डाव्या बाजूला आपण लोड रेझिस्टर ठेवल्यामुळे आपल्याला फायदा होईल म्हणून विविध लोड रेझिस्टर दिलेले असताना त्यांच्यासाठी आपल्याला लोड करंट काढता येईल अशाप्रकारे आपण विविध लोडिंग कंडिशनसाठी लोड करंटची व्हॅल्यू काढू शकता केवळ इंडिपेंडेंट व्होल्टेज किंवा करंट सोर्सेस गृहीत धरून केलेल्या थेवेनिन्स थिअरमच्या प्राथमिक चर्चेनंतर आपण इथे थांबूया सर्किटमध्ये डिपेंडंट व्होल्टेज किंवा डिपेंडंट करंट सोर्सेस असतील अशा केसेसबद्दल आपण पुढील सेशनमध्ये चर्चा करू त्या केसेसमध्ये सर्किटचे एनालिसिस कसे करायचे ते पाहू धन्यवाद